आता मी स्प्लाइसेस टेन्शन मेंबर च्या संदर्भात विभागणी बद्दल चर्चा करणार आहे खरे तर उपलब्ध लांबी टेन्शन मेंबर च्या आवश्यक लांबीपेक्षा कमी असल्यास स्प्लाइसेस चा वापर केला जातो जेव्हा आवश्यक लांबीचा टेन्शन मेंबर चा एकच तुकडा उपलब्ध नसेल तेव्हा आपल्याला त्याच मार्गाने दुसऱ्या मेंबर शी जोडावे लागेल स्प्लाइसेस चा वापर तर आपल्यात वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन मेंबर आहेत म्हणून जेव्हा आपण त्या टेन्शन मेंबर्स ना जोडत असतो तेव्हा स्प्लाइसेस च्या वापरासह आपल्याला सामोरे जावे लागू शकते वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या जसे की जर आपण दोन बाजूंनी योग्यरित्या जोडले नाही तर मग जॉइंट ची इसेंट्रीसिटी दिसून येईल आणि इसेंट्रीसिटीमुळे मोमेंट निर्माण होईल तर आपल्याला शक्य तितक्या माध्यमांमध्ये स्प्लाइसेस ची रचना करावी लागेल अशा प्रकारे उत्कटता विकसित केली जात नाही उदाहरणार्थ जर आपण विचार केला तरएका मेंबर चे म्हणणे आहे की आपल्याला या मेंबर शी दुसऱ्या मेंबर च्या अधिकारासह जोडले जाणे आवश्यक आहे म्हणून आम्हाला हवे असल्यास या दोन मेंबर्स ना जोडण्यासाठी आता जर मी येथे स्प्लाइसेस प्रदान केले तर ते सममितीय होणार नाही हा जॉइंट सममितीय नसेल तर स्प्लाइसेस द्वारे लोडचे हस्तांतरण दुसऱ्या मेंबर साठी योग्य प्रकारे केले जाणार नाही म्हणजे इसेंट्रीसिटी विकसित होईल त्यामुळे ते टाळण्यासाठी आपण नेहमी या दिशेने आणखी एक विभाजन प्रदान करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून सममिती उल्लेख केला आहे हे आपल्याला करावेच लागेल तथापि ही एक समस्या आहे जेव्हा आपल्याकडे एक उदाहरण आहे उदाहरणार्थ एक कोन जोडायचा आहे दुसऱ्या 90 अंश कोनातून असे म्हणा की यासाठी जोडले जाणे म्हणजे आवश्यक लांबी कोन विभाग उपलब्ध नव्हता म्हणून दोन कोन विभाग समान आकाराने जोडलेले आहेत तर जर आपण याला या स्प्लाइसेससह जोडले तर अशा प्रकारे जर आपण जोडले तर आपल्याला हे माहित आहे तर येथे t फोर्स येथे हस्तांतरित करावी लागेल तर जर आपल्यात असममित सांधे असतील तर अशा प्रकारे मग येथे फोर्सेस विकसित होतील आणि त्या इसेंट्रीसिटी मुळे दिसून येईल तर आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की याचा अर्थ इसेंट्रीसिटी उद्भवत नाही की या कोन विभागासाठी आपण कोन कसे म्हणू शकतो हा असाच अधिकार आहे तर जर आपण आता पाहिले तर आपण येथे स्प्लाइसेस जोडू शकतो बरोबर आणि आपण येथे दोन विभागांमध्ये स्प्लाइसेस जोडू शकतो आणि प्रणाली चे केंद्रीकरण करू शकतो आपण काय करू शकतो आपण येथे आणखी एक स्प्लाइसेस जोडू शकतो आणि इथे तर जर आपण असे केले तर ही समस्या टाळली जाऊ शकते तर स्प्लाइसेस बनवताना रचना आपल्याला अशा प्रकारे जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल की इसेंट्रीसिटी उद्भवू नये आणखी एक प्रकार घडतो उदाहरणार्थ भिन्न आकाराचा मेंबर म्हणजे जाडी ते वेगवेगळे जोडलेले आहेत तर अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो त्यात आपण एक फेज बनवू शकतो परंतु येथे जेव्हा आपण प्रदान करणार आहोत तेव्हा आपल्याला एक पॅकिंग प्लेट प्रदान करावी लागेल त्याला पॅकिंग प्लेट म्हणतात त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी आपल्याला पॅकिंग प्लेट पुरवावी लागेल अंतर वाढवा आणि मग आपण यासारखे स्प्लाइस देऊ शकतो तर ही पॅकिंग प्लेट आह पॅकिंग प्लेट लावावी लागेल तर मग मी बोल्ट जोडणीद्वारे यात सामील होऊ शकतो किंवा आपल्याला जे योग्य वाटेल ते वजनाशी जोडले जाते तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती स्प्लाइसची रचना करू शकते आता स्प्लाइसच्या रचनेसाठी वेगवेगळे पर्याय येतील जसे की जर पॅकिंग प्लेट त्यापेक्षा जास्त असेल तर 6 मि नंतर आपल्याला येथे अतिरिक्त बोल्ट आणावा लागेल आणि जर तसे नसेल तर आपण आपण कदाचित याचा विचार करू नये आणि कमी करण्याच्या घटकाचा देखील विचार करावा लागेल जर पॅकिंग प्लेटची जाडी कमी होण्याच्या घटकापेक्षा जास्त आहे हे सादर करावे लागेल मी त्याकडे येईन म्हणजे मी आता या ठिकाणी त्या स्लाइडकडे येईन तर मी ज्याची चर्चा करत होतो ते मी पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की स्प्लाइस प्लेटची स्ट्रेंथ आणि त्यांना जोडणारे बोल्ट डिझाइनच्या बरोबरीने सामर्थ्य विकसित करण्यास सक्षम असले पाहिजेत भार म्हणजे आपण जे काही प्रशिक्षण देत आहोत ते प्लेटचे सामर्थ्य तर ते सारखेच असावे या प्लेटच्या स्ट्रेंथ च्या बरोबर तर प्लेटची स्ट्रेंथ असायला हवी स्प्लाइसेस च्या बरोबरीचे असावे जेणेकरून भार एका प्लेटमधून दुसऱ्या प्लेटमध्ये हस्तांतरित केला जाईल प्लेट नंतर जेव्हा भिन्न जाडीच्या ताण मेंबर्स ना पॅकिंग किंवा फिलर जोडायचे असते प्लेट्सची ओळख करून दिली जाते जी मी आधी चर्चा केली होती की जर जाडी वेगळी असेल तर आपल्याला पॅकिंग प्लेट किंवा फिलर प्लेट वापरावी लागेल आता पॅकिंग किंवा फिलर प्लेटद्वारे शिअर वाहून नेणाऱ्या बोल्टची रचना शिअर स्ट्रेंथ ज्यास्त झालेले 6 मि खाली दिलेल्या घटकाद्वारे कमी केली जाईल म्हणजे बीटा p kg समान आहे 1 बिंदू 1 वजा 0 0125 T p k जेथे T p k ही पॅकिंग प्लेटची जाडी आहे पॅकिंग प्लेटची जाडी म्हणजे हे जर आपण येथे पाहिले तर ही जाडी आहे पॅकिंग प्लेट Tpk तर हे कलम 10 3 3मध्ये दिले आहे IS 800 2007 चा 10 3 म्हणजे रिडक्शन फॅक्टर बीटा पी यावरून मोजला जाऊ शकतो 1 वजा 0 0125 Tpk आणि पॅकिंग प्लेटची जाडी 6 पेक्षा जास्त असल्यास याची गणना केली जाईल मग हा घटक स्ट्रेंथ कमी करण्यासाठी वापरला जाईल आणि IS च्या तपशीलानुसार स्प्लाइस जोडणी मेंबर डिझाइन च्या किमान 0 3 पट फोर्स साठी तयार केली गेली पाहिजे टेन्शन किंवा डिझाइन कृतीतील क्षमता यापैकी जी जास्त असेल ती म्हणजे मी पुन्हा एकदा रेखाटल्यास नाही ते इथे आहे तर उदाहरणार्थ जर हे टेन्शन असेल तर या प्लेटची क्षमता TTD असेल तर ही प्लेट 0 3 टक्के वाहून नेण्यास सक्षम असावी म्हणजे TDच्या 0 3 पट हे 2 स्प्लाइस किमान 0 3 TD किंवा फोर्स वाहून नेण्यास सक्षम असावे जे काही येत आहे त्याचा अर्थ जे चांगले असेल ते तर त्यावर रचना करावी लागेल मेंबर वर कार्य करणार्या फोर्स च्या मोठ्या मूल्याच्या आधारावर किंवा 0 3 डिझाइन स्ट्रेंथ मेंबर पैकी जे मोठे असेल ते तर अशा प्रकारे आपल्याला विचार करावा लागेल आणि आपल्याला रचना करावी लागेल आता यासह आपण यातून जाऊ इच्छितो एक उदाहरण जेणेकरून गोष्टी स्पष्ट होऊ शकतील येथे उदाहरण असे आहे की रचना तणावपूर्ण आहे प्लेटच्या 2 टेन्शन मेंबर ना जोडण्यासाठी स्प्लाइस आकार 200 बाय 10 आणि 220 बाय 12 त्या मेंबर वर 280 किलो न्यूटनच्या टेन्साईल फोर्स आहे आता सामान्य बोल्ट जोडणीसाठी 4 6 ची M 20 श्रेणी वापरा तर जर आपण आकृती काढली तर त्यांवरुन असे समजते की ही 200 बाय 10 आहे आणि दुसरी 220 बाय 12 आहे म्हणजे ही जाडी 12 मिमी आहे आणि ही जाडी 10 मिमी आहे आणि आपल्याला या टेन्शन स्प्लाइसची डिझाइन करणे आवश्यक आहे जेथे 20 मि व्यासाचा बोल्ट वापरला जातो तर येथे आपण एक स्प्लाइस देऊ शकतो आणि येथे आपल्याला काही विशिष्ट भराव सामग्री किंवा पॅकिंग प्रदान करावी लागेल मग आपण इथे एक स्प्लाइस प्रदान करू शकतो तर यासाठी प्रथम आपल्याला बोल्टचे मूल्य काय आहे हे जाणून घ्यावे लागेल आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे की बोल्टचे मूल्य शिअर आणि बेअरिंगमध्ये असेल तर प्रथम आपण V d s b शोधू शकतो V d s b कापणीमुळे बोल्ट मूल्याचे ते बोल्ट मूल्य आहे जे F u द्वारे असेल रूट 3 गुणिलेN s A s A अधिक NsAnsA भागिले गॅमा n b आता संख्येचा विचार करता शियर प्लेन 0 वर शँकमधून जात आहे याचा अर्थ सर्व संख्या या धाग्या मधून जात आहेत तर येथे ते दुहेरी शिअर असेल कारण आपल्याकडे 2 बाजूचे टेन्साइल स्प्लाइस आहे तर ते दुहेरी शिअर मध्ये असेल तर आपण बोल्टचे मूल्य रूट नुसार 400 म्हणून शोधू शकतो गॅमा nb 1 25 द्वारे 3 गुणिले 245 गुणिले 2 तर हे 90 6 किलो न्यूटन होईल तर शिअर बोल्टची ताकद 90 6 किलो न्यूटन येत आहे आता बेअरिंग स्ट्रेंथ देखील आपल्याला शोधावी लागेल स्ट्रेंथ धारण करण्यासाठी आपल्याला Kb शोधावे लागेल Kb आपण शोधू शकतो की आपण म्हणून आपण 20 मिमी व्यासाचा बोल्ट वापरत आहोत तर पिच आपण 2 5 d प्रदान करू शकतो जी 50 मिमी आणि age1 5 d म्हणजे किमान 30 mm पिच आणि age तथापि आपण पिच वाढवू शकतो आणि तथापि या ठिकाणी आपण age चे अंतर देखील विचारात घेत आहोत म्हणून जर आपण विचार केला तर हे नंतर E भागिले 3dd0 नंतर P भागिले 3d d0 वजा 0 25 नंतर Fu b भागिले Fu आणि नंतर 1 तर या 4 पैकी किमान जे 0 454 बरोबर होत आहे तर एकदा आपल्याला आढळले की Kb चे मूल्य आपण बोल्टची ताकद असलेले VdPb मूल्य शोधू शकतो बेअरिंग स्ट्रेन्थ बोल्टचे व्हॅल्यू VdPb ही 2 5Kb हे 0 454Kbdd हे 20मिमी आहे आता जाडी म्हणजे एकाची जाडी 10 मिमी होती एका थाळीची जाडी 10 मिमी दुसरी प्लेटची जाडी 12 मिमी होती तर थिनर ची जाडी आपण विचारात घेऊ त्यामुळे हे 10 गुणिले 400 बाय 1 25 तर हे 72 64 किलो न्यूटन होत आहे तर शिअर मध्ये आपल्याला V d S b हे 90 6 किलो न्यूटन म्हणून मिळाले आणि बेअरिंगमध्ये आपल्याला 72 64 किलो न्यूटन मिळते तर बोल्ट या दोघांपैकी किमान मूल्य आपण 72 64 किलो न्यूटनवर शोधू शकतो तर बोल्टची संख्या आवश्यक असल्यास आपण हे शोधू शकतो की टेंसाइल फोर्स 280 किलो न्यूटन बाय 72 64 होती तर 3 85 म्हणजे 4 बोल्ट आवश्यक आहेत आणि पॅकिंग प्लेटची जाडी देखील आवश्यक आहे आपण गणना करू शकतो कारण दोन प्लेट्सची जाडी वेगवेगळी आहे ही 12 मिमी आहे आणि ही 10 मिमी तर पॅकिंगसाठी 2 मिमी प्लेटची जाडी योग्य 2 मिमी जाडी आवश्यक असेल या पॅकिंग प्लेटची आवश्यकता असेल आणि त्याची जाडी 6 पेक्षा कमी आहे त्यामुळे या दोघांना जोडण्यासाठी अतिरिक्त बोल्ट आवश्यक नाही जर तो 6 मिमीपेक्षा जास्त असेल तर आपल्याला अतिरिक्त बोल्टसहजोडावे लागेल परंतु या ठिकाणी ते आवश्यक नाही तर बोल्टची संख्या 4 आवश्यक आहे कारण आपल्याला येथे 4 मिळाले आहेत तर आपण अशा प्रकारे 4 बोल्ट देऊ शकतो की ते पिच आणि एज वरील अंतर समायोजित करते तर ते अशा प्रकारे केले जाऊ शकते की जर मी योजना पाहिली तर ही 200 बाय 10 आहे आणि ही 220 बाय 12 आहे ही 220 बाय 12 आहे आणि हे 200 आहे तर जर मी प्रत्येक ओळीत 2 बोल्ट वापरले तर मी अशा प्रकारे शोधू शकतो तर या अंतरासह आपण 50 मिमी म्हणून विचारात घेत आहोत आणि हे अंतर आपण 30 मि म्हणून विचारात घेत आहोत त्याचप्रमाणे हे 30 आहे हे असे 50 आहे ज्याचा मी योग्य विचार करू शकतो आता मला क्रिटिकल सेक्शनमधील स्ट्रेंथ शोधायची आहे तर जेणेकरून विभाग सुरक्षित असेल तर गंभीर विभागात मुख्य प्लेटची ताकद मी शोधू शकतो कारण TDN 0 9 Fu च्या बरोबरीचा आहे गॅमा M1 द्वारे AN आता येथे AN हे क्रिटिकल सेक्शनच्या बाजूने निव्वळ क्षेत्र असेल जर मी याला क्रिटिकल सेक्शन मानले तर 200 वजा 22 गुणिले 2 गुणिले जाडी आहे 10 मिमी तर AN मी हा अधिकार मानतो तर जर मी येथे AN ची किंमत ठेवली तर मला मिळू शकेल TDN चे मूल्य हे 200 वजा 22 गुणिले 2 गुणिले 10 बाय गॅमा M1 म्हणजे 1 25 असेल तर हे 460 5 किलो न्यूटन होत आहे आणि ते बाह्य शक्ती 280 किलो न्यूटन पेक्षा मोठे आहे तर हे सुरक्षित आहे म्हणजे बोल्ट संयोजन जे काही आपण प्रस्तावित सुरक्षित केले आहे बरोबर आणि आता आपल्याला हे शोधावे लागेल की TDG मूल्य म्हणजे निव्वळ विभागातून गंभीर विभागात आपण शोधू शकतो की हा विभाग सुरक्षित आहे आता इल्ड मुळे डिझिग स्ट्रेंथ एकूण विभागाच्या इल्ड मुळे आपल्याला डिझाइन स्ट्रेंथ शोधावी लागेल म्हणजे आपल्याला माहित असलेले TDG म्हणजे FyAg बाय गॅमा M0 आणि ते एक्स्टर्नल फोर्स पेक्षा कमी असले पाहिजे तर आपण हे मूल्य 250 शोधू शकतो कारण FyAg 200 गुणिले 10 आणि गॅमा आहे M 0 1 हे मूल्य 454 5 किलो न्यूटन येत आहे बरोबर आणि हे देखील 280 किलो न्यूटन यापेक्षा मोठे आहे म्हणजे हे देखील ठीक आहे तर 454 5 किलो न्यूटन ही डिझाइन स्ट्रेंथ आहे ग्राॅस सेक्शनच्या इल्ड मुळे आपल्याला असे आढळून आले की मेंबर ने जे काही डिझाइन केले आहे आता स्पाईस च्या प्लेट ची जाडी आपल्याला शोधावी लागेल की त्याची जाडी किती असेल स्पाईस प्लेट बरोबर आता जर आपल्याला स्पाईस ची जाडी शोधायची असेल तर आपल्याला जाडीच्या संदर्भात स्पाईस प्लेट ची डिझाइन स्ट्रेंथ प्रथम शोधा त्यामुळे जर आपण स्पाईस प्लेट ची जाडी tम्हणून विचारात घेतली तर हे शक्य आहे तेव्हा TDN चे मूल्य 0 9 गुणिले FUB 410 गुणिले AN AN हे 200 वजा 22 गुणिले 2 गुणिले t गुणिले स्पाईस प्लेट आपण येथे दोन बाजूंनी प्रदान केले आहे आपण येथे एक प्रदान केले आहे आपण पॅकिंग प्लेट बरोबर प्रदान केली आहे तर जर हे t असेल तर एकूण जाडी 2t ठीक बाय 1 25 होईल तर हे 92 1024 t किलो न्यूटन होत आहे आणि हे मूल्य बाह्य तन्यता शक्तीच्या बरोबरीने बाह्य तन्यता शक्ती t 280 किलो न्यूटन होत आहे आणि आपल्याला यापूर्वी प्लेटची रचना शक्ती 454 5 किलो न्यूटन असल्याचे आढळले आहे आपल्याला प्लेटची डिझाइन स्ट्रेंथ सापडली आहे तर 454 5 म्हणून जर आपण 0 3 सह गुणाकार केला तर 0 3 गुणिले 454 5 म्हणजे 136 असेल तर हे 136 किंवा 280 जे जास्त असेल ते आपल्याला करावे लागेल बरोबर डिझिग स्ट्रेंथ मध्ये किंवा एक्स्टर्नल टेन्साईल फोर्स मध्ये यापैकी जी काही ज्यास्त असेल ते डिझाइन करा याचा आपण विचार केला पाहिजे तर जर आपण या ठिकाणी 280 किलो न्यूटन चा विचार केला तर हे समीकरण 92 1024 t बरोबर ठेवून आपण t शोधू शकतो यावरून मी शोधू शकतो की t हे 3 04 मिलीमीटरच्या बरोबरीचे आहे म्हणजे 4 मिलिमीटर म्हणजे आपण दोन्ही बाजूंना स्प्लाइस प्लेटची 4 मिलिमीटर जाडी यात सामील होण्यासाठी वापरू शकतो तर जर आपण आकृती काढली तर ती अशी असेल ही एक प्लेट आहे ही दुसरी प्लेट आहे आणि हे 2 मिमीचे पॅकिंग आहे 2 मिमी आहे आणि हे 10 मिमी आहे हे 12 मिमी आहे आणि नंतर आपण स्प्लाइसची 4 मिमी जाडी प्रदान केली 4 मिमी हे स्प्लाइस बरोबर आहे त्याचप्रमाणे या टप्प्यातही आपल्याला स्प्लाइस प्रदान करावे लागेल समान जाडीचा t आणि आपण येथे बोल्ट प्रदान करीत आहोत आणि यामध्ये बोल्ट जिथे 4 बोल्ट ची आवश्यकता असते तर जर आपण पाहिले तर त्या योजनेत ते असे दिसेल हे आणि नंतर असे होईल की ही प्लेट 220 बाय 12 आहे ही प्लेट 200 बाय 10 आहे

तर आम्ही येथे 2 बोल्ट प्रदान करीत आहोत येथे हे 2 बोल्ट आणि येथे 2 बोल्ट तर एकूण बोल्टची संख्या 4 असावी म्हणजे प्रत्येक रांगेत 2 बोल्ट आपण पुरवत आहोत आणि हे आपण करू शकतो 40 आणि 30 म्हणून प्रदान करा हे 30 आहे हे 40 आहे हे 30 आहे तर अशा प्रकारे आपण प्रदान करू शकतो आणि आपण देत असलेल्या स्प्लाइस प्लेटची जाडी आता हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की स्प्लाइस प्लेट अशा प्रकारे प्रदान केली गेली आहे की ती सममितीय होणे तर आपण विभागाची सममिती कायम ठेवत आहोत त्यामुळे मेंबर मध्ये इसेंट्रीसिटी विकसित होत नाही तर माझ्याकडे जे काही आहे ते उदाहरण माझ्याकडे आहे येथे पुन्हा एकदा चर्चा केली आहे की मी पॉवर पॉईंटमध्ये दर्शवित आहे थोडक्यात आपण जे केले ते पहिले आहे की आपल्याला बोल्टची शिअर स्ट्रेंथ सापडली आहे की आपण ANB द्वारे NN मध्ये रूट 3 द्वारे Fu शोधू शकतो आता दुहेरी शिअर मुळे आपण 2 चा गुणाकार केला आहे आणि नंतर आपण 90 6 किलो न्यूटन म्हणून शीअर स्ट्रेंट शोधू शकतो आणि जर आपण विशिष्ट पिच आणि एज वरील अंतर गृहीत धरले तर त्याच्या आधारे आपण KB मूल्य शोधू शकतो म्हणून एकदा आपल्याला KB ची किंमत 0 454 म्हणून आढळली की आपण बेरिंगमुळे डिझाइनची स्ट्रेंथ शोधू शकतो तर 10 मि जाड प्लेटवर बोल्टची ताकद घेऊन आपण ते शोधू शकतो 2 5 KB dt गुणिले FuB गुणिले गॅमा mB आणि जर मी ते मूल्य ठेवले तर मी बेअरिंग स्ट्रेंथ 72 64 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो तर एकदा आपल्याला 90 6 किलो न्यूटन मिळत आहे बोल्टचे शिअर मूल्य आणि शिअर स्ट्रेंथ आणि बोल्टचे बेअरिंग स्ट्रेंथ आपल्याला 72 64 किलो न्यूटन मिळते तर बोल्टचे मूल्य 72 64 किलो न्यूटन मानले जाऊ शकते जे किमान एक आहे तर ह्यातून आपण बोल्टची संख्या शोधू शकतो म्हणजे यातून 280 आहे आणि आपण 4 संख्येच्या बोल्ट्सचा विचार करू शकतो आणि इथे त्याची जाडी पॅकिंग प्लेट 2 मि असेल आणि अंतर 2 मि तर तुम्हाला पॅकिंग पुरवावी लागेल 2 मिमी जाडीची प्लेट आणि तेव्हापासून पॅकिंगची जाडी 6 मिमी पेक्षा कमी नाही त्याला प्लेटशी जोडण्यासाठी अतिरिक्त बोल्टची आवश्यकता असेल तर आपण प्रत्येक प्लेटवर स्प्लाइस प्रदान करणार आहोत बरोबर फक्त 4 बोल्ट असतात आणि आपण 50 मिमीच्या पृष्ठाचा विचार करू आणि 30 मि म्हणून H तर अशा प्रकारे आपण शोधू शकतो मग आपण पुढच्याकडे जाऊ शकतो जी क्रिटीकल सेक्शन मधील मुख्य प्लेट ची स्ट्रेंथ आहे तर मुख्य प्लेट TDN ची स्ट्रेंथ आपण यावरून शोधू शकतो 9 गुणिले Fu An भागिले गॅमा A 1 आणि जर आपण ते मूल्य ठेवले तर आपल्याला 460 5 किलो न्यूटन मिळेल येथे हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की क्रिटीकल सेक्शनचे क्षेत्रफळ 200 वजा 22 गुणिले 2 कारण आपण प्रदान केलेल्या प्रत्येक ओळीत 2 बोल्ट आणि जाडी 10 मिमी जाडी आहे थिनर प्लेट तर आपण TDN 460 5 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो ही स्ट्रेंथ आहे क्रिटीकल सेक्शन मध्ये मुख्य प्लेट आणि ती 280 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे तर ते ठीक आहे तर ग्रॉस सेक्शनच्या दृष्टिकोनातून आपल्याला आणखी एक स्ट्रेंथ शोधावी लागेल तर ग्रास सेक्शन च्या इल्ड मुळे प्लेटच्या डिझाइन स्ट्रेंथ ची गणना केली जाऊ शकते कारण हा TDG Fy गुणिलेAg बाय गॅमा M 0 आहे जो येत आहे 454 5 किलो न्यूटन जे 280 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे तर ते ठीक आहे आता मेंबर ची डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ या 2 मूल्यांपैकी जितकी कमी असेल 460 5 किलो न्यूटन हे दुसरे 454 5 किलो न्यूटन आहे तर मुख्य प्लेटच्या टेन्सिल स्ट्रेंथ ची रचना करा तीं 454 5 किलो न्यूटन असेल बरोबर तर यानंतर आपण याची जाडी शोधू शकतो स्प्लाइस प्लेट तर जर आपण स्प्लाइस प्लेटची जाडी t म्हणून विचारात घेतली तर ते शोधले जाऊ शकते आणि जर आपण स्प्लाइस प्लेट t ची जाडी विचारात घेतली तर TDN च्या स्ट्रेंथ चे मूल्य ठरवते स्प्लाइस प्लेट आपण शोधू शकतो की 0 9Fu गुणिले 200 म्हणजे हा A n A n 200 वजा 22 गुणिले 2 गुणिले जाडीची जाडी t आहे आणि वर आणि खाली 2 स्प्लाइस प्लेट्स आहेत आपण प्रदान केले आहे तर आपण 2 चा गुणाकार करत आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला 92 1024 किलो न्यूटन मिळत आहे जेथे t ही स्प्लाइस प्लेटची जाडी आहे आता या स्प्लाइस प्लेटच्या विरुद्ध रचना करावी लागेल मेंबर च्या मुख्य मेंबर च्या डिझाइन स्ट्रेंथ च्या 0 3 पट किंवा मेंबर मध्ये आत येणारा टेन्साईल भार जो जास्त असेल तो तर टेन्साइल मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ 454 5 किलो न्यूटन होती तर यापैकी 0 3 पट 136 येत आहे आणि मेंबर वरील फॅक्टर टेन्साईल लोड 280 किलो न्यूटन होता तर स्प्लाइस प्लेटची रचना करण्यासाठी आपण 280 किलो न्यूटन हा फोर्स विचारात घेऊ त्यामुळे स्प्लाइस प्लेटवर आपण t भागिले 92 1024 शोधू शकतोजे 3400 मिलीमीटरवर येत आहे तर आपण मेंबर च्या दोन्ही बाजूंना 4 मिमी जाडीची स्प्लाइस प्लेट वापरू शकतोअशा प्रकारे आपण शोधू शकतो मेंबर ची जाडी बाहेर काढा मग जर आपण आकृती काढली तर आपण पाहू शकतो की प्रत्येक प्लेटमध्ये योग्य आणि विशिष्ट पिचच्या मूल्यासह 4 संख्येचे बोल्ट प्रदान केले जातात जे आपण 50 मिमी मानले होते आणि पिच चे अंतर 50 मिमी आणि स्प्लाइस प्लेटची जाडी आपण अशा प्रकारे 4 मिमीचा विचार केला आहे तर आकृती अशी दिसेल तर अशा प्रकारे आपण स्प्लाइस प्लेटची रचना करू शकतो तर मुख्य गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल असे आहे की स्प्लाइस प्लेटची रचना करताना आपल्याला अशा प्रकारे रचना करावी लागेल की इसेंट्रीसिटी होत नाही तर तो भार एका मेंबर कडून दुसऱ्या मेंबर कडे हस्तांतरित करावा लागेल मेंबर अशा प्रकारे की इसेंट्रिसिटी मुळे अतिरिक्त फोर्सेस जाणार नाहीत बरोबर तर अशा प्रकारे आपण टेन्साइलच्या संदर्भात स्प्लाइस मेंबरची रचना करू शकतो तर हे सर्व स्प्लाइसच्या प्लेट रचनेबद्दल आहे तसेच मी आज पूर्ण करीत आहे की टेन्शन मेंबर ची रचना म्हणजे टेन्शन मेंबर टेन्शन मेंबर च्या बाबतीत आपण डिझाइन टेन्साइल कसे शोधायचे ते पाहिले आहे ब्लॉक शीअर सारखे शिअर यासारख्या वेगवेगळ्या निकषांपासून स्ट्रेंथ शिअर देखील दिसून येईल शिअर नाही माफ करा आपण डिझाइनचा विचार करू मेंबर च्या ग्रॉस इल्ड मुळे आणि नेट सेक्शन फुटल्यामुळे आणि शिअर फेल्युअर अवरोधित करा तर त्या तीन दृष्टिकोनांवरून आपल्याला मेंबर ची रचना करण्यासाठी तुम्हाला रचना करण्यासाठी स्लेंडरनेस रेशो व्हॅल्यू देखील विचारात घ्यावी लागेल जेणेकरून ते स्लेंडरनेस रेशोच्या मर्यादित मूल्यापेक्षा जास्त नसावे आणि येत असताना टेन्शन मेंबर च्या रचनेमध्ये आपण पाहिले आहे की कधीकधी आपण गुसेट प्लेट वापरतो जेथे एका टप्प्यावर एकापेक्षा जास्त मेंबर ची बैठक होत असेल तेव्हा आपल्याला गसेट द्यावा लागेल ट्रस ब्रिजेसच्या बाबतीत अनेक मेंबर एका बिंदूमध्ये सामील होत आहेत तर त्या ठिकाणी जेव्हा आवश्यक लांबी असते तेव्हा आपल्याला येथे गुसेट प्लेट देखील प्रदान करावी लागते टेन्शन मेंबर च्या बाबतीत उपलब्ध नाही तर आपल्याला दोन मेंबर सह सामील व्हावे लागेल स्प्लाइसचा वापर ज्याबद्दल आपण आज चर्चा केली आहे आणि त्याविषयीही आपण चर्चा केली आहे मोठा कोन कसा प्रदान करावा याची देखील आपण चर्चा केली आहे त्यामुळे हे मी टेन्शन मेंबर च्या रचनेचा निष्कर्ष काढू इच्छितो